या व्हिडीओ कॅप्सूलमध्ये आपण आयसोलेटेड कन्व्हर्टर्स वर चर्चा करू आत्तापर्यंत आपण नॉन आयसोलेटेड कन्व्हर्टर्स वर चर्चा करत आहोत जसे की बक बूस्ट आणि बक बूस्ट कन्व्हर्टर्स या प्रायमरी कन्व्हर्टर्सचा वापर करून त्यांना प्रायमरी कन्व्हर्टर म्हणतात इतर कन्व्हर्टर्स डिराईव्हड केलेले डिराईव्हड कन्व्हर्टर म्हणतात आणि डिराईव्हड कन्व्हर्टर्स मध्ये आयसोलेटेड कन्व्हर्टर्स देखील भाग आहेत आपण परिचय करून देऊ या सत्रात या आठवड्याच्या सत्रात ट्रान्सफॉर्मरला हाय फ्रिक्वेंसी ट्रान्सफॉर्मर नावाचा एक महत्त्वाचा कंपोनेंट्स आहे जो वेगळ्या कन्व्हर्टर्समध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावेल ट्रान्सफॉर्मर 2 मुख्य कार्ये करतात एक म्हणजे आयसोलेशन प्रदान करणे जे आउटपुट भाग दरम्यान फिजिकल सेपरेशन गॅल्व्हॅनिक आयसोलेशन आहे सर्किट आणि सर्किटचा इनपुट भाग हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टर्म रेशो हे योग्यरित्या डिझाइन करण्यासाठी तुमच्याकडे वाव आहे त्यामुळे तुमच्याकडे विस्तृत ऑपरेटिंग रेंज असू शकते म्हणून आपण निश्चितपणे ट्रान्सफॉर्मरचे डिझाइन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही पद्धतीने पाहू आणि कोर कसा निवडायचा आणि विंडिंग्स डिझाइन कसे करायचे ते पाहू आणि काही मॅग्नेटिक इशु कशा सोडवायच्या ते पाहू ते कोर्स सॅच्युरेशन आणि त्यासारख्या गोष्टींसारखे येईल इंडक्टर सुद्धा आम्ही मागील आठवड्यात शिकलेल्या डिझाईनची मूल्ये घेऊ आणि इंडक्टर फिजिकल इंडक्टर तयार करू आम्हाला इंडक्टरसाठी कोर निवडण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला विंडिंग्ज निर्धारित करणे आवश्यक आहे आणि हवेतील अंतर कसे ओळखायचे ते पहावे लागेल या फिजिकल इशु आणि मॅग्नेटिक इशु या अभ्यासक्रमात हाताळल्या जातील म्हणून या आठवड्यात या कोर्समध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्टर सारख्या मॅग्नेटिक कंपोनेंट्स च्या आयसोलेशन कंपोनेंट्स वर थोडा अधिक जोर देऊन या वेगळ्या कन्व्हर्टरवर अधिक लक्ष केंद्रित करू तर आपण फॉरवर्ड कन्व्हर्टरवर चर्चा करू जे बक डिराईव्हड कन्व्हर्टर पैकी एक आहे इतर बक डिराईव्हड कन्व्हर्टर म्हणजे पुश पुल हाफ ब्रिज आणि फुल ब्रिज कन्व्हर्टर कन्व्हर्टरचे दुसरे फॅमिली ज्याची आपण चर्चा करू ते म्हणजे बक बूस्ट फॅमिली सर्वात लोकप्रिय बक बूस्ट डिराईव्हड कन्व्हर्टर म्हणजे फ्लाय बॅक कन्व्हर्टर जे खूप लोकप्रिय आहे आणि तुम्हाला ते बहुतेक व्यावसायिक पावर सप्लाय मध्ये दिसेल म्हणून आपल्याला ते निश्चितपणे पहावे लागेल आणि मग आपण त्याचे मॅग्नेटिक कंपोनेंट्स it's magnetic components आणि आयसोलेशन कंपोनेंट्स कसे डिझाइन करतो ते पहावे लागेल आपण निश्चितपणे सिम्युलेशनकडे पाहू आपण काही उदाहरणे सर्किट्स घेऊ या कॅप्चरद्वारे सीझियम वापरून आणि नंतर त्याचे नक्कल करण्यासाठी ngSpice इंजिन वापरा आणि परिणाम पाहू आणि सर्किट्समध्ये आम्हाला अधिक अंतर्दृष्टी मिळू शकते का ते पाहू हे बक कन्व्हर्टर सर्किट आहे जे तुम्ही आतापर्यंत परिचित आहात आपण या नॉन आयसोलेटेड बक कन्व्हर्टर पासून सुरुवात करणार आहोत आणि फॉरवर्ड कन्व्हर्टर डेव्हलप करणार आहोत जो एक वेगळा कन्व्हर्टर आहे आणि या बक कन्व्हर्टरपासून बनवला आहे सर्व बक डिराईव्हड कन्व्हर्टर मध्ये आउटपुट सह भाग असेल जो डायोड इंडक्टर कॅपेसिटर लोड कॉम्बिनेशन प्रमाणे हा भाग सर्व बक डिराईव्हड कन्व्हर्टरच्या आउटपुट बाजूचे प्रमुख वैशिष्ट्य असेल इनपुट भागांमध्ये बदल होईल चला प्रथम काही कंपोनेंट्स ची पुनर्रचना करून सुरुवात करू आणि आपण ट्रान्सफॉर्मर कुठे ठेवू शकतो ते पाहू आता हे बक कन्व्हर्टर आहे आपण पॉझिटिव सप्लाय च्या हातावर स्विच ठेवला आहे या संपूर्ण बक कन्व्हर्टर सर्किटच्या कार्यावर परिणाम न करता आपण हे स्विच निगेटिव्ह किंवा करंट च्या परतीच्या मार्गावर देखील ठेवू शकतो आपण ते करू या उदाहरणार्थ मी हे खाली हलवू आणि मला हे वर हलवू दे मला हे अशा प्रकारे रिव्हर्स करू द्या की ते परतीच्या मार्गासाठी सुसंगत असेल या दिशेने करंट वाहतो आणि तो या दिशेने परत येतो तर ट्रान्झिस्टर आता सुसंगत आहे आणि फ्लो ऑफ करंट च्या ऑपरेशनला योग्य बनवले आहे आता हे अजूनही तेच जुने बक कन्व्हर्टर आहे ऑपरेशन अगदी सारखेच आहे आणि तुम्हाला दिसेल की जेव्हा हा ट्रान्झिस्टर V पोटेंशिअलवर असतो तेव्हा डायोडवर येतो तेव्हा डायोड बंद होतो आणि V पोटेंशिअल इंडक्टरला चार्ज करते आणि इंडक्टरमधील व्होल्टेज येथे Vin Vo येथे आहे तर हे dTs कालावधीत Vin Vo आहे आणि त्या काळात जेव्हा हे बंद असते तेव्हा कोणताही रिटर्न करंट नसतो येथे इंडक्टरमध्ये करंट आउटपुट कॅपेसिटर आणि लोडद्वारे फ्रीव्हीलिंग होतो आणि हे चालते आणि हे 0 आहे ते शून्य मायनस Vo आहे VoL हा करंट ज्या दराने कमी होतो त्यामुळे बक कन्व्हर्टरचे नियमित ऑपरेशन सारखेच राहते आणि इनपुट आउटपुट संबंध देखील सारखेच राहतात मुख्यत्वे आपण जे केले आहे ते म्हणजे आपण पॉझिटिव्ह रेलमधून स्थलांतरित झालो आहोत हे करताना आपण पॉझिटिव्ह रेलवरून निगेटिव्ह रेलकडे स्विच केले आहे आपण गेट ड्राइव्ह किंवा बेस ड्राइव्ह येथे ग्राउंड पॉइंट किंवा करंट च्या निगेटिव्ह बिंदूच्या संदर्भात रेफरन्स केले आहे जे पुढे साध्य करणे खूप सोपे आहे आपण काय करू आपण पुढील प्रकारे या BJT किंवा ट्रान्झिस्टरला पुन्हा स्थान देऊ मला या BJT स्वीचवर क्लिक करू द्या आणि मला ते अशा प्रकारे फिरवू द्या की ते या पद्धतीने तोंड देत आहे पुढे मला ते अशा प्रकारे ठेवू द्या की ते या प्रकारच्या टोपोलॉजी मध्ये आहे आता मी काही लेबल टाकेन आपण असे म्हणू की हे एक लेबल इंडिकेटर आहे जसे आपण स्पायसेस मध्ये करतो आणि मी असे म्हणेन की हा Vin आहे जेथे पॉझिटिव सप्लाय जोडलेले आहे आणि हे ग्राउंड आहे आता माझ्याकडे हे असण्याची गरज नाही मी हे भाग काढून टाकतो तर हे बक कन्व्हर्टर अजूनही तेच जुने बक कन्व्हर्टर आहे आणि ऑपरेशन अजूनही तेच सुरू आहे हा BJT स्विच जेव्हा तो चालू असतो तेव्हा एक व्होल्टेज Vin असतो जो डायोडच्या रिव्हर्स बायस मध्ये दिसतो डायोड करंट इंडक्टरमधून वाहतो आणि इंडक्टरला चार्ज करतो आणि या फ्रॅक्शन मध्ये परत वाहतो आणि जेव्हा हे स्विच बंद होते तेव्हा आउटपुटद्वारे इंडक्टर फ्री चाके बंद होतात सर्किट ऑपरेशन समान राहते इनपुट आउटपुट संबंध देखील समान राहतात आता आपल्याला ट्रान्सफॉर्मर सादर करण्याची आवश्यकता आहे ही एक योग्य जागा आहे जिथे आपण ट्रान्सफॉर्मर लावू शकतो आणि आपण डायोड आत पुश आणि तिथे ट्रान्सफॉर्मर ठेवू आता आपण काय करू या डायोडला अशाप्रकारे थोडे आत हलवू आपण येथे ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी थोडी जागा बनवू तर मी ते येथे या फ्रॅक्शन मध्ये ठेवतो तुमच्याकडे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर येईल तिथे ट्रान्सफॉर्मर येईल आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा स्विच चालू असेल आणि स्विच चालू असेल तेव्हा ते योग्यरित्या कार्य करू शकते प्रायमरी साठी एक व्होल्टेज दिसून येतो की प्रायमरी व्होल्टेज सेकंडरी मध्ये बदलते आणि डायोड रिव्हर्स या डायोडच्या बाहेर आहे इंडक्टर चार्ज होतो आणि असेच चित्र आणि जेव्हा स्वीच बंद असतो तेव्हा इंडक्टर अशा प्रकारे फ्रीव्हीलिंग करत असतो आणि ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी भाग शॉर्ट सर्किट झालेला असतो आणि कोअर फ्लक्स रीसेट होण्याची कोणतीही शक्यता नसते आणि जर पुढच्या सायकलमध्ये कोर फ्लक्स रीसेट झाला नाही तर तुम्हाला ते दिसेल ज्या क्षणी हा करंट चालू आहे तो अशा प्रकारे असेल की तो कोर सॅच्युरेट करण्याचा प्रयत्न करेल आम्ही याबद्दल नंतर अधिक पाहू परंतु सर्किट पूर्ण करण्यासाठी आपल्याला येथे डायोड घालणे आवश्यक आहे जेणेकरुन जेव्हा इंडक्टर फ्रीव्हीलिंग करत असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी भागामध्ये शॉर्ट सर्किट होणार नाही हा डायोड सेकंडरी मध्ये शॉर्ट सर्किट करंटला प्रतिबंध करेल जसे की ते बक भाग डीकपल करते सर्किट च्या तर आता मी गोंधळ दूर करतो आणि आपण खालील पद्धतीने सर्किट व्यवस्थित ठेवू तर आता मी गोंधळ साफ केला आहे आणि नंतर सर्किटशी योग्यरित्या कनेक्ट केले आहे आणि तुम्हाला दिसेल की हे वेगळे बक कन्व्हर्टर आहे आणि याला फॉरवर्ड कन्व्हर्टर म्हणतात म्हणून यापुढे आपण याला बक कन्व्हर्टर म्हणू नये त्याला फॉरवर्ड कन्व्हर्टर म्हटले पाहिजे कारण पॉवर अशी आहे की पॉवर आउटपुट विभागात पुढे पाठविली जाते जेव्हा फ्लाय बॅक कन्व्हर्टरच्या विरूद्ध स्विच चालू असतो तेव्हा जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा पॉवर आउटपुटमध्ये पाठविली जाते तर हे केवळ नोमनक्लेचर आहे आणि या कॉन्व्हेंनशन ला लिटरेचर जगतात फॉरवर्ड कन्व्हर्टर म्हणतात तर आम्ही त्या नावाला चिकटून राहू येथे ट्रान्सफॉर्मर ठेवल्यानंतर आता आपण प्राइमरी आणि सेकंडरी बिंदूंचे पोलॅरिटी देऊ तर प्राइमरी साठी हा डॉट एंड आहे आणि त्याचप्रमाणे सेकंडरी असाइनिंग डॉट पोलॅरिटीसाठी हा डॉट एंड आहे हे खूप महत्वाचे आहे तुम्हाला प्रत्येक ट्रान्सफॉर्मरसाठी ते करणे आवश्यक आहे प्रत्येक जोडलेल्या कंपोनेंट्स साठी तुमच्याकडे असेल हे मुळात सूचित करते की विविध विंडिंग्सची रिलेटिव पोलॅरिटी आता या प्रकरणात जेव्हा ट्रान्झिस्टर या नॉन डॉट एंड वर असतो तेव्हा बिंदूचा शेवट Vin शी जोडलेला असतो तर डॉट एंड नॉन डॉट एंड च्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे त्याचप्रमाणे डॉट एंड नॉन डॉट एंडच्या संदर्भात सेकंडरी बाजू पॉझिटिव्ह असेल आणि जेव्हा ट्रान्सफॉर्मर जेव्हा ट्रान्झिस्टर बंद असेल तेव्हा रिव्हर्स पोलॅरिटी असेल जेथे नॉन डॉट एंड हा डॉट एंडच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे सेकंडरी बाजूने देखील त्यामुळे तुम्ही प्रत्येक ट्रान्सफॉर्मरसाठी टॉप पोलॅरिटी असाइनमेंट तपासणे खूप महत्वाचे आहे की तुम्ही ते एका विशिष्ट प्रकारे वापराल आता आम्हाला ट्रान्सफॉर्मरसाठी एक कोर रीसेट फ्लक्स रीसेट पाथ द्यावा लागेल जेव्हा BJT इंडक्टर बंद असेल तेव्हा येथे फ्रीव्हीलिंग आहे हा डायोड ट्रान्सफॉर्मर बंद आहे दुय्यम उघडलेला आहे ट्रान्सफॉर्मर प्राइमरी देखील खुला सर्किट आहे तुम्हाला आता एक मार्ग द्यावा लागेल रीसेट करण्यासाठी कोर फ्लक्स तर येथे रेझिस्टन्स डायोड कॉम्बिनेशन देऊ या जेणेकरुन कोर फ्लक्स या मार्गावर रीसेट होऊ शकेल तर मी या पद्धतीने प्रथम रेझिस्टर आणि नंतर डायोड वापरतो जो येथे अशा प्रकारे जोडला जाईल आणि नंतर अर्थातच या पद्धतीने वायर कनेक्शन करून कनेक्शन पूर्ण करा आता हे सर्किट कन्व्हर्टर सर्किटसाठी पूर्णपणे कार्यरत आहे तर जेव्हा ट्रान्झिस्टर चालू असतो तेव्हा येथे स्विच चालू असतो तेव्हा हे ग्राउंड पोटेंशिअल वर असते हे Vin पोटेन्शिअलवर असते हा डायोड चित्राच्या बाहेर असल्यामुळे हा संपूर्ण हात चित्राच्या बाहेर असतो तर हा व्होल्टेज येथे हस्तांतरित केला जातो आणि सामान्य बीममध्ये इंडक्टरचे शुल्क आकारले जाते तर ते बक कन्व्हर्टर असेल जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा तेथे ध्रुवीयतेचे उलट होते येथे इंडक्टर फ्रीव्हीलिंग आहे आणि येथे प्राइमरी बाजू या फ्रॅक्शन फ्रीव्हील करेल आणि त्यामुळे कोर फ्लक्स रीसेट होईल तर हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे या भागाशिवाय हा ट्रान्सफॉर्मर वेगळा केलेला फॉरवर्ड कन्व्हर्टर काम करणार नाही तर हा फ्रीव्हीलिंग मार्ग अतिशय अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे हा सध्या एक लॉस फ्रीव्हीलिंग मार्ग आहे नंतर मी आत्तासाठी टच अपन लॉस लेस फ्रीव्हीलिंग मार्गावर देखील चर्चा करेन आता आपल्याला इनपुट आउटपुट संबंध आणि नंतर पाहण्यापूर्वी समीकरणे पहावी लागतील इनपुट आउटपुट संबंधात मी येथे ट्रान्सफॉर्मेशन रेशो एक ते n आहे हे दर्शविते की येथे प्रत्येक टर्न साठी किंवा n विंडिंगसाठी किंवा फक्त N2 N1 हे n आहे हे सूचित करण्यासाठी जर n 1 पेक्षा जास्त असेल तर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे जर तो 1 पेक्षा कमी असेल तर तो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे आता मी जोडलेले हे फॉरवर्ड कन्व्हर्टर हे n टर्म रेशो आहे याचा मुळात अर्थ असा आहे की येथे प्रत्येक 1 टर्न साठी दुय्यम मध्ये n टर्न आहेत n पायरी चढण्यासाठी 1 पेक्षा जास्त असू शकते n पायरी उतरण्यासाठी 1 पेक्षा कमी असू शकते आता dTs कालावधीत ते पाहू तर dTs कालावधीत हा ट्रान्झिस्टर चालू असतो तर येथे व्होल्टेज काय आहे येथे व्होल्टेजVin आहे आणि या बाजूला दिसणारा व्होल्टेज nVin आहे कारण टर्म रेशो 1 n आता nVin येथे बक कन्व्हर्टरच्या केंद्रस्थानी येतो आणि येथे तुमच्याकडे Vo आहे तर तुम्ही पाहाल की dTs काळात तुमच्याकडे nVin Vo dTs मध्ये तुमचा इंडक्टर व्होल्टेज आहे 1 - d Ts वेळेत हा ट्रान्झिस्टर बंद असतो तर 1 - d Ts वेळेत आपल्याकडे ट्रान्झिस्टर बंद होत आहे तर ते म्हणजे 1 - d Ts काळात हे बंद आहे आता हे अधिक होईल आणि रिव्हर्स पोलारिटी आहे या डायोडद्वारे फ्रीव्हीलिंग आहे आपण या डायोडला D1 म्हणतो आणि हे शून्य व्होल्टवर आहे D1 आदर्श आहे तर तुमच्याकडे वजा Vo इंडक्टरमध्ये 1 वजा dT मध्ये दिसत आहे आता ते शून्याच्या बरोबरीचे असले पाहिजे हे तुम्हाला इनपुट आउटपुट रिलेशनशिप कडे नेईल बक कन्व्हर्टर प्रमाणेच तुमच्याकडे येथे n पद दिसत आहे त्यामुळे तुम्ही Vo साठी पुन्हा लिहून सोडवल्यास तुम्हाला Vo ndVin मिळेल तर फॉरवर्ड कन्व्हर्टरसाठी हे इनपुट आउटपुट संबंध असेल जे आम्ही येथे रेखाटले आहे आणि जेव्हा हा इंडक्टर येथे फ्रीव्हीलिंग करतो तेव्हा हा डायोड सेकंडरी उघडलेला असतो आणि प्रायमरी देखील या फॅशनमध्ये फ्रीव्हीलिंग असतो प्रायमरी मध्ये हे डॉट एंडच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे त्यामुळे याठिकाणी फ्रीव्हीलिंगची कारवाई होणार आहे आता फ्रीव्हीलिंगच्या क्षणी आपण डायोड आदर्श आहे असे म्हणू या प्राइमरीमध्ये एक Lm आहे मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स आणि हा रेझिस्टन्स R आहे त्यामुळे LR गुणोत्तरामध्ये एक करंट असेल जो क्षय होत असेल त्यामुळे ते L बाय R कॉन्स्टंट वेळे त वेगाने एक्सपोनेन्शियल होत जाईल त्यामुळे एक्सपोनेन्शियल फ्लक्स क्षय होईल तर इथे जर आपण असे म्हणतो की हा काही रेजिस्टन्स R आहे तर Lm हा तुमचा मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स आहे I येथे एक वेव्ह फॉर्म असेल जो τ बरोबर LmR च्या वेळेच्या स्थिरांकाने घसरायला लागतो त्यामुळे फॉलींग वेळ कॉन्स्टंट असेल यासारखे सतत तर येथे 0 वर पोहोचेपर्यंत कोर फ्लक्स जवळजवळ 0 फ्लक्सवर आला असेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे डायोड R कॉम्बिनेशन हा कोर रीसेट करण्यासाठी फॉरवर्ड कन्व्हर्टरचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे अर्थातच या R मध्ये एक मोठी समस्या आहे ती म्हणजे त्यामुळे ते आत्ताच कार्यक्षमता कमी करेल आपण या R प्रकारच्या कोर रीसेटसह जाऊ लॉसी कोर रीसेट नंतर मी एक पद्धत सांगेन जिथे तुम्हाला तोटा कमी कोर रीसेट देखील करता येईल पुढे आपण फॉरवर्ड कन्व्हर्टरचे वेव्ह फॉर्म पाहू जे आपल्याला अधिक अंतर्दृष्टी देईल आणि नंतर आपल्याला विविध कंपोनेंट्स च्या डिझाइनकडे नेईल